त्यामुळे कोणत्याही यंत्राच्या बाबतीत आउटपुट रेटिंग हे नाव प्लेट तपशीलावर उल्लेख केले जाते नाव प्लेटमध्ये 1 किलो वॅट म्हणजे 1 किलो वॅट आउटपुट आहे डीसी मशीनच्या बाबतीत सांगायचे झाले तर केव्हीए आणि केडब्ल्यू मध्ये काहीही फरक पडणार नाही कोणत्याही पॉवर फॅक्टरचा प्रश्न नाही त्यामुळे आपण डीसी मोटरकडे पाहतो की आपण डीसी जनरेटरकडे पाहत आहोत की नाही विद्युत शक्ती नेहमी किलो वॅटच्या आणि आउटपुटच्या रूपात दिले जाते म्हणजे जर जनरेटर असेल तर आपण विद्युत उत्पादनाबद्दल आउटपुटबद्दल बोलत नाही आणि जर आपण मोटरबद्दल बोलत आहोत तर आपण यांत्रिक आउटपुटबद्दल बोलत आहोत म्हणून मी सामान्यपणे 1 किलो वॅट च्या मशीनबद्दल बोलत असेल मग मोटर असो किंवा जनरेटर 1 किलो वॅट नेहमी आउटपुट दर्शवते आणि जर जनरेटर असेल तर टर्मिनल व्होल्टेज काय आहे आणि जास्तीत जास्त लोड करंट काय आहे हे मला स्पष्टपणे सांगावयाचे आहे कारण मी असे गृहीत धरणार आहे की जरी आर्मेचर करंट हा लोड करंट पेक्षा थोडा जास्त असला तरी कारण सध्याच्या यंत्रात काही प्रमाणात क्षेत्र करंट आहे उदाहरणार्थ पण फिल्ड करंट खरोखरच खूप लहान असणार आहे कारण आपण रेटिंगबद्दल बोलतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू शकतो म्हणून मी असे म्हणेन की हे लोड करंट आहे ते माझे मशीन पुरवू शकते पण जेव्हा मी बोलत असतो तेव्हा मी मशीन किती जास्त लोड करू शकतो आपण सामान्यतः कम्म्यूटेटर क्षमता याच्याबद्दल बोलतो आहे कम्म्यूटेटर हा कोणत्याही करंट वाढीबद्दल अत्यंत संवेदनशील आहे त्यामुळे साधारणपणे आपण १० अँपिअरचा प्रवाह चालू करू शकलो तर कदाचित ते 20 अँपिअर्स पर्यंत कम्म्यूटेट करण्यासाठी सक्षम असेल दुपटीपेक्षा दुप्पट असेलजास्त काही नाही सामान्यपणे डीसी मशीनमध्ये सामान्य रेटेडकरंटच्या 2 पट ओव्हरलोड क्षमता असते तो हा मार्ग आहे ज्यामुळे मी मोटरकडे पाहत आहे मी वापरत असलेला व्होल्टेज किती आहे हे मी प्रथम पहात आहे मी जे व्होल्टेज लावत आहे ते मी सर्वप्रथम पाहत आहे कारण मला विजेच्या मात्रेची चिंता आहे म्हणून मी इथेही सांगू शकतो की आम्ही प्राइम मूवर स्पीड स्पष्ट करू प्राइममूवर स्पीड काय असणारआहे आणि त्या प्राइममूवर स्पीड आणि रेटेड फिल्ड करंटशी सुसंगत मी रेटेड ओपन सर्किट व्होल्टेज तयार करू शकेन जे टर्मिनल व्होल्टेज पेक्षा थोडे जास्त असेल टर्मिनल व्होल्टेज 220 आहे ओपन सर्किट व्होल्टेज 230 पर्यंत असू शकते थोडे जास्त असू शकते म्हणून आम्ही येथे नमूद करणार आहोत की ज्यावेळी रेटेड If ज्यावर रेटेड व्होल्टेज हे जनरेटर व्होल्टेज रेटेड मूल्यावर असेल जे माझ्या टर्मिनल व्होल्टेज पेक्षा थोडे जास्त असू शकते आणि म्हणून मला नियमन मिळत आहे आदर्श जनरेटर पण मला ही विसंगती मिळायला नको होती कारण Ra मुळे जे मर्यादित मूल्य आहे मला अंतर्गत ड्रॉप होणार आहे ज्यामुळे या विशिष्ट जनरेटरमध्ये काही नियमितता निर्माण होणार आहे हे कोणत्याही मशीनसाठी खरे आहे की आपण शेवटी सिंक्रोनाइज मशीनबद्दल बोलतो आहोत का की ट्रान्सफॉर्मरबद्दल बोलतो आहोत का की आपण डीसी जनरेटरबद्दल बोलतो आहोत का आपण विद्युत उत्पादनाबद्दल बोलत आहोत पण जर आपण मोटरबद्दल बोलणार आहोत तर आपण सामान्यतः रेटेड स्पीड काय आहे हे सांगणार आहोत जेव्हा मी यंत्राला रेटेड व्होल्टेज लागू करतो तेव्हा रेटेड स्पीड साध्य होतो मशीन अंदाजे रेटेड करंट काढत आहे आणि मी रेटेड इक्साइटेशन दिले आहे आणि मी रेटेड टॉर्क काढत आहे किंवा रेटेड पॉवर काढली आहे त्यामुळे त्यावेळी प्रत्येक गोष्ट रेटेड असते जी काही गती प्राप्त होते ती रेटेड गती असते म्हणून हे पाहिल्यावरयंत्राची ही स्पीड टॉर्क वैशिष्ट्ये जर त्याने जर असे म्हटले असेल की यंत्राची ही स्पीड टॉर्क वैशिष्ट्ये आहेत हे आहे ɷ तर हे आहे Te हे जे आहे ते असू शकते Terated किंवा TLrated कारण ते एकमेकांशी जुळणार आहेत मग तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की या विशिष्ट वेगाने हे मशीन टॉर्कच्या स्थितीत धावणार आहे त्यामुळे हे ɷrated आहे उलटपक्षी हे ɷNL आहे ɷNL निश्चितपणे त्यापेक्षा कोणत्याही यंत्रात सामान्यपणे किंचित जास्त प्रमाणात असेल जेव्हा मोटर म्हणून काम करत असेल तेव्हा हे इंडक्शन मशीनमध्ये खरे आहे तेव्हा ते पुन्हा एकदा शंट मोटर म्हणून किंवा सेपरेटली इक्साइटड मोटर म्हणून काम करत असताना डीसी मशीनच्या बाबतीत हे अगदी खरे आहे हे केवळ फक्त सिन्क्रोनस मोटर मध्येच खरे नाही कारण सिन्क्रोनस मोटर विशिष्ट गतीने धावेल किंवा अजिबात धावणार नाही त्यामुळे तुम्हाला मुळात गती कितीही असली तरीही गती सुसंगत किंवा सिन्क्रोनस असेल त्यामुळे तुम्हाला ड्रॉपिंग चे वैशिष्ट्य अजिबात नसेल खरेतर तुमच्यात सिन्क्रोनस मशीन मध्ये असे स्थिर वैशिष्ट्य असेल मला असे म्हणायचे आहे की म्हणजे ती खाली येऊ शकत नाही ती सरळ रेषा असावी आडवी रेषा असावी त्यामुळे ही माझी सिन्क्रोनस स्पीड आहे मग तो माझा टॉर्क काहीही असो अशा प्रकारे सिन्क्रोनस मोटर असेल म्हणून हे तुमचे सिन्क्रोनस मोटर वैशिष्ट्ये आहेत तर हे सेपरेटली इक्साइटड किंवा शंट मोटर वैशिष्ट्ये आहेत म्हणून मोटर मध्ये आपण विद्युत मात्रा म्हणून जे नमूद करतो ते म्हणजे मी सर्वसाधारणपणे मी काय व्होल्टेज वापरत आहे ते आहे Va किंवा V आणि मशीन सर्वात जास्त लाइन करंट काय काढू शकते त्यात जर हे शंट मशीन असेल तर आर्मेचर करंट आणि फिल्ड करंट या दोन्हींचा समावेश असेल आणि आपण असे म्हणणार आहोत की हा जास्तीत जास्त किलोवॅटचा पुरवठा करू शकतो म्हणून मी जर असे म्हटले की VtIL ही मोटर ने काढलेली एकूण शक्ती आहे कारण कार्यक्षमता शंभर टक्के आणि किलावॅटचे उत्पादन यांत्रिक आहे म्हणजे तो टॉर्क आहे आणि जनरेटर लोड करून तो डीसी जनरेटर असेल तर तो प्रतिकार कनेक्ट करून मोटार लोड करून कदाचित शाफ्ट धरून ब्रेक लावून ते करू शकाल जर ते ग्राइंडर असेल तर आपण अधिकाधिक सामग्री ग्राउंड कराल म्हणूनच हे मुळात अडथळा आणत आहे जे त्यास मुक्तपणे फिरण्यास परवानगी देत नाही म्हणूनच जेव्हा मशीन रेटिंग आउटपुटच्या स्वरूपात दिले जाते तेव्हापर्यंत आम्ही इनपुटबद्दल बोलत नसतो नेम प्लेट तपशील नेहमी आउटपुट देतात इंडक्शन मोटर इत्यादी बाबतीत कधीकधी ते म्हणू शकतात की ते कोणत्या पॉवर फॅक्टरवर पूर्ण लोड स्थितीत कार्य करेल कारण इंडक्शन मोटर आम्ही देखील म्हटले आहे की जेव्हा ते प्रत्यक्षात लोड नसते चालू होते तेव्हा काढलेला मुख्य प्रवाह केवळ विद्युत् प्रवाह असतो तेव्हा काढलेला प्रमुख प्रवाह फक्त चुंबकीकरण करणारा करंट आहे त्यामुळे सामान्यत भार नसलेल्या स्थितीत इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर फारच खराब होईल कारण मी काय वाहतो काय रोटर वाहते रोटर करंट खूप कमी आहे तर मी मॅग्नेटिझिंग करंट हा नो लोड करंटचा प्रमुख भाग म्हणून घेणार आहे तर पॉवर फॅक्टर हा 0 2 किंवा 0 3 इतके वाईट असू शकतो ट्रान्सफॉर्मर पॉवर फॅक्टर देखील खराब किंवा वाईट असू शकतो कारण तो चालूही स्थितीत नाही त्यातून कोणतीही रीयल पॉवर विकसित होत नाही म्हणून भार नसलेल्या स्थितीत इंडक्शन मोटरमध्ये पॉवर फॅक्टर खरोखरच खरोखरच वाईट असतो परंतु आपण तो लोड करीत असताना म्हणून नो लोड मध्ये आम्ही नेहमीच एक रीयल पॉवर यांत्रिक शक्ती वितरीत करणार आहोत तर ज्यामुळे पॉवर फॅक्टर सुधारतो परंतु ते कधीही युनिटी होऊ शकत नाही ते नेहमी 0 8 किंवा 0 85 असू शकते त्याहून अधिक काही नाही मी त्याऐवजी असे म्हणतो आहे की आम्हाला फेझर डायग्राम माहित असावा जो ट्रान्सफॉर्मर फेझर डायग्रामच्या अगदी सारखा आहे जर मी म्हणालो तर हे V1 आहे माझ्याकडे करंटमधील लहान कोर कमी होण्याचे घटक असू शकतात माझ्याकडे कदाचित काही प्रमाणात मोठा मॅग्नेटिझिंग करंट असेल मी दोघांना जोडतो तेव्हा मला प्रत्यक्षात जे मिळायला हवे जे काही बेरीज आहे ते प्रत्यक्षात नो लोड करंट आहे मी दर्शविलेला पॉवर फॅक्टर देखील सामान्यत काहीसा चांगला आहे हे त्या मार्गाने होणार नाही नो लोड पॉवर फॅक्टर हा आहे तरीही तो कोन मी सुमारे 65 डिग्री दर्शवित आहे हा त्यापेक्षा जास्त असेल सामान्यत जर ती चांगली डिझाइनची इंडक्शन मोटर असेल तर असे असू शकत नाही जर मी रोटर करंट पाहतो रोटर करंट मी हे असे लिहू शकतो I2l जे अगदी समान करंट आहे जो ट्रान्सफॉर्मरच्या दुय्यम बाजूने प्राथमिक बाजूला प्रतिबिंबित होतो इथेही तसाच रोटर बाजू पासून हा स्टेटरच्या बाजूने प्रतिबिंबित होईल परंतु कृपया ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत लक्षात घ्या की मी दुय्यम बाजूने कोणत्या प्रकारचे लोड कनेक्ट केले यावर तो अवलंबून आहे मी शाफ्टवर किती भार टाकला आहे यावर हे अवलंबून आहे मी जास्तीत जास्त भार टाकल्यास त्यास अधिकाधिक टॉर्कची आवश्यकता असेल जर त्यास अधिक टॉर्कची आवश्यकता असेल तर ते अधिकाधिक करंट खेचेल स्लिप वाढत जाईल ज्यामुळे करंटपण वाढेल येथे मी त्याऐवजी निर्दिष्ट करणार आहे की रोटर करंट काय आहे शाफ्टवरील किती लोड टॉर्क वर तो अवलंबून आहे माझ्याकडे पूर्ण लोड टॉर्क असल्यास असेही होऊ शकते माझ्याकडे काही करंट असू शकतो कृपया लक्षात घ्या की हा करंट अद्याप ल्याग्गिंग आहे तो युनिटी पॉवर फॅक्टर येथे असू शकत नाही कारण माझ्याकडे X2l I आहे ईथे X2l दुर्लक्षित करू शकत नाही तर माझ्याकडे X2l आहे तर रोटर सर्किटचा एकूण इंपीडन्स R2sjX2 असेल हे अगदी स्पष्टपणे आहे तो मुळातच इंडेक्टीव आहे तर लिकेजं किती आहे यावर अवलंबून आहे मी I2l घेणार आहे जो काही कोनातून मागे ल्याग्गिंग आहे माझा लिकेजं रिॅक्टेन्स किती आहे यावर तो अवलंबून आहे आता मला हे दोघांना जोडायचे आहे नो लोड करंट आणि हा विशिष्ट रोटर करंट जेव्हा मी त्यांना एकत्र जोडतो तर त्याला नो लोड करंट असे म्हणूया म्हणून जेव्हा मी त्यांना एकत्र जोडतो तेव्हा तो माझा I1 असेल I1 हा स्टेटर करंट आहे ज्याकडे आम्ही सहजतेने दुर्लक्ष करीत होतो आम्ही बर्याचदा आम्ही रद्द केलेल्या समांतर सर्किट पॅरामीटर्स करत असतो पण हेच आहे इंडक्शन मोटरचे फेझर डायग्राम काय आहे जेव्हा मी संपूर्ण गोष्ट स्टेटरच्या बाजूने दर्शवितो असं असलं तरी मी डीसी मशीनमधून इंडक्शन मोटरकडे स्थलांतरित झालो आहे विद्यार्थी नेम प्लेटच्या तपशीलात जे दिले जाते ते उपयुक्त शक्तीचे सूचक आहे तसे आहे का प्रोफेसर पुन्हा पहा हे सामान्यत निवेदनावर अवलंबून असते जे नेम प्लेटच्या तपशीलावर दर्शविले जाते ते उपयोगी आउटपुट आहे नेम प्लेट तपशील नेहमी आपल्याला खासकरुन ग्राहक म्हणून माहिती देते मला हे माहित आहे की माझी मोटर किती वितरित करू शकते नेम प्लेटच्या तपशीलावर तेच दिले आहे म्हणून मी गृहित धरले पाहिजे की नेम प्लेटचे तपशील दिले आहेत जे आवश्यकपणे उपयुक्त आउटपुट आहेत साधारणपणे असेच होते पॉवर आउटपुट आणि पॉवर विकसित समान नाही कारण डीसी मोटरमध्ये विकसित केलेली पॉवर EbIa असेल तर तुम्ही काय देत आहात VtIa जोपर्यंत आर्मेचरचा प्रश्न आहे VtIa आपण Ia2R a वजा करत आहात जे आर्मेचर रेसिस्टन्स ड्रॉप आहे म्हणून ते अपव्यय आहे आपण काहीही करू शकत नाही तर उरलेले काय आहे EbIa ती विकसित झालेली पॉवर उणे जे काही घर्षण आणि विंडेज नुकसान आहे ते दिले असेल तर जर दिली नसेल तर मी सोयीस्करपणे असे गृहीत धरेन की ते आदर्श स्थितीचे घर्षण आहे आणि विंडेज नुकसान 0 आहेत जर ते दिले गेले नाही तर ते दिले असल्यास कृपया घर्षण आणि विंडेज नुकसान 0 असे समजू नका जेव्हा आपण मूलत आपली गणना कमी करत असाल तर सर्व काही आहे समस्या विधान म्हणतात की 230 व्होल्ट 870 आरपीएम 100 अँपिअर 230 व्होल्ट 870 आरपीएम 100 अँपिअर सेपरेटली इक्साइटड डीसी मोटर आहे त्यात Ra बरोबर ० ०5 ओहम आहे हे 400 न्यूटन मीटरच्या टॉर्कसह ओव्हर होलिंग लोडवर जोडले गेले आहे आता जे म्हणतात की रीजेनरेटर ब्रेकिंगद्वारे मोटर कोणत्या वेगाने भार ठेवू शकतो हे निर्धारित करा तर मशीन कोणत्या वेगाने रीजनरेटर ब्रेकिंगद्वारे भार धरून ठेवू शकते म्हणूनच हे विचारले जात आहे सर्व प्रथम मला सांगावे लागेल की रीजनरेटर ब्रेकिंग काय आहे रीजनरेटर ब्रेकिंगमध्ये सामान्यपणे आपण काय करणार आहोतसमजा हे सेपरेटली इक्साइटड डीसी मशीन आहे आणि माझ्याकडे येथे फील्ड आहे जर ते खरोखर व्होल्टेज पुरवठ्याशी जोडलेले असेल जे Va आहे सामान्यत विद्युत् प्रवाह करंट याप्रकारे वाहणार आहे हे माझे Eb आहे तर हे सामान्य मोटरिंग ऑपरेशन आहे ज्या प्रकरणात माझ्याकडे Eb Va−IaRa aहोणार आहे ज्यावरून आपण सर्व समीकरणे इत्यादी पुढे लिहिले आहेत आणि फिल्ड करंट हे स्थिर आहे ज्यामुळे आपण घेत आहोत जर मला रीजनरेटर ब्रेकिंगचा समावेश करायचा असेल तर मी काय करू शकतो ते एकतर मी Va कमी करतो जर ते रेक्टिफायर सारखे आहे किंवा मी एक वरियाक ठेवण्यास सक्षम आहे किंवा जे काही Va आहे ते कमी करा किंवा जर ती बॅटरीसारखी असेल तर मी अनेक बॅटरी कनेक्ट केल्या असतील तर मी एक बॅटरी काढू शकतो जेणेकरून Va कमी होईल जर Va कमी झाला तर Eb या घटलेल्या Va पेक्षा जास्त असेल मुळात कदाचित माझ्याजवळ येथे 220 व्होल्ट होते आणि येथे 210 व्होल्ट होते जे Eb आहे 120 व्होल्टची बॅटरी काढून मी हे आता कमी करून 200 व्होल्ट केले आहे आणि मी गती निश्चितपणे कमी करत नाही आहे कारण की ते त्वरित शक्य नाही कारण जडत्व आहे तर माझ्याकडे हे अद्याप २१० व्होल्ट असणार आहे येथे अधिक आणि येथे वजासह तर काय होईल तो करंट विरुद्ध दिशेने वाहू लागेल जर बॅटरी असेल तर करंट उलट दिशेने वाहू लागला तर ती बॅटरी चार्ज होणार आहे म्हणून मी मूलत माझ्या जडपणामध्ये साठवलेल्या गतीशील ऊर्जेचा वापर करणार आहे माझ्या रोटेशन सिस्टममध्ये जी विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित होते आणि ती बॅटरीला किंवा स्त्रोत यांना परत दिली जाते जे काही आहे त्या मार्गाने ज्यामुळे जी मी बाह्य प्रतिरोधात गमावण्याऐवजी गतीशील ऊर्जा गमावण्याच्या प्रक्रियेचा उपयोग करीत आहे जे काय मी डायनॅमिक ब्रेकिंगमध्ये केले आहे आपल्याला आठवत असेल की डायनॅमिक ब्रेकिंगमध्ये किंवा रियोस्टॅटिक ब्रेकिंगमध्ये आपण रिज़िस्टन्स कनेक्ट केले आम्ही एक रिज़िस्टन्स जोडला होता फील्ड अजूनही तेथे आहे परंतु आम्ही काय केले की Eb हा करंट Ia ला फिरवतो जो प्रत्यक्षात नाहीसे होतो हा करंट Rb मध्ये उष्माच्या रूपात पॉवर नष्ट करीत असतो हे आम्ही डायनॅमिक ब्रेकिंगमध्ये केले हे डायनॅमिक ब्रेकिंग किंवा रियोस्टॅटिक ब्रेकिंग आहे कारण आम्ही एक रिओस्टेट जोडत होतो तर हे रीजनरेटर ब्रेकिंग आहे तर काय होणार आहे ते म्हणजे Ia ने त्याच्या दिशेला उलट केले आहे If ने दिशा बदलली नाही तर टॉर्क उलट होतो म्हणजेचं Te उलट आहे म्हणून मी टॉर्क ला स्पीड सोबत उलटसुलट करणार आहे तरीही जर तो पुढच्या दिशेने असेल तर म्हणून मी याला ब्रेकिंग असे म्हणेन रिओस्टेट ब्रेकिंग आणि रीजनरेटर ब्रेकिंग यात फक्त कायं फरक आहे पुनरुत्पादक ब्रेकिंगमध्ये मी गतीशील ऊर्जा वापरत आहे रिओस्टेट ब्रेकिंग मध्ये मी उष्णतेच्या रूपात ती उर्जा नष्ट करीत आहे म्हणून मी त्याचा उपयोग करीत नाही आमची दिल्ली मेट्रो आणि जे काही प्रत्यक्षात रीजनरेटर ब्रेकिंग वापरत आहेत तेवढी ऊर्जा आम्ही गमावू इच्छित नाही तर सामान्यत आपण सर्व ऊर्जेचे पुन्हा विजेमध्ये रुपांतरित होते आणि ते पुन्हा वापरण्यासाठी आम्ही पुन्हा रीजनरेटर ब्रेकिंग वापरतो आपण हे करतो त्याला उठवा विद्यार्थीः विद्युत यंत्राच्या यांत्रिक ब्रेकिंगमध्ये ऊर्जा कशी तयार केली जाते प्रोफेसरः हे ब्रेक शूजमध्ये उष्णतेच्या स्वरूपात खरंच विसर्जित केले जाते तो घर्षण आहेआपण खरोखर पेट्रोल आधारित वाहन किंवा डिझेलवर आधारीत वाहन ब्रेकिंग म्हणून काय करीत आहात किंवा आपली सायकल म्हणजे आपण घर्षण लावून चाक थांबविण्याचा प्रयत्न करीत आहात त्या प्रमाणात काही प्रमाणात घर्षण लावले आहे तर तेथील उष्णतेच्या स्वरूपात ते विसर्जित केले जाईल म्हणूनच आपण बर्याच जुन्या मोटारींवर नजर टाकल्यास आपणास ब्रेक पॅडल आणि ब्रेक शूज दिसतील जे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे खूप लवकरच जीर्ण झालेले असतात आपण मूलत पुन्हा गतिज उष्णतेचे रुपांतर उष्णतेमध्ये केले परंतु आपल्याकडे जास्त नियंत्रण नाही कारण माझ्या पायावर किती नियंत्रण असू शकते मी पायावर किती दबाव टाकत आहे या दृष्टीने असू शकते हे एक प्रकारे कठीण आहे येथे मी एक नियंत्रण सक्षम असेल जर मी येथे रिज़िस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न केला तर उदाहरणार्थ मी सध्याचा करंट काही वेगळा करू शकतो ही कार्यक्षमता नाही आपण क्विक स्टॉपिंग बद्दल बोलत असल्यास कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की हे तुम्हाला क्विक स्टॉपिंग देईल परंतु येथेही मी एक छोटासा रिज़िस्टन्स लावला तर ते मला खूप चांगले थांबविण्याचे नियंत्रण देईल इलेक्ट्रिकल ब्रेकिंग आपल्याला खरोखर अगदी बारीक नियंत्रण देते उत्तम नियंत्रण म्हणूनच वाहन सामान्यत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये उत्कृष्ट ब्रेकिंग यंत्रणा असते जर ते व्यवस्थित डिझाइन केलेले असेल तर तर हे रीजनरेटर ब्रेकिंग आहे जर मी आपणास वैशिष्ट्यांच्या स्वरुपात दर्शविण्याचा प्रयत्न केला तर हा वेग आहे ही टॉर्क आहे आणि हे माझे डीसी मशीनची सामान्य वैशिष्ट्ये असेल कदाचित मशीन येथे काही ठिकाणी कार्यरत होते आपण ज्या ऑपरेटिंग पॉईंटबद्दल बोलत आहोत आता जर असे म्हणू की हे उतारावरून जाणार्या वाहनासारखे काहीतरी आहे तर काय होईल वेग खूप वाढेल मला ते आवडेल किंवा नाही वेग थोडासा वाढणारच आहे तर गती रेट केलेल्या वेगाच्या पलीकडे जाऊ शकेल यासाठी वेग थोडासा वाढला तर जर मशीन खरोखर उतारावर येत असेल किंवा ते लिफ्टसारखे असेल तर 4 लोक आत गेले आहेत खाली येत आहे तेथे काहीच नियंत्रण आहे असे म्हणू या जर माझ्याकडे नियंत्रण नसल्यास काय होईल ते क्रॅश होईल पण जर वेगाने खाली जात असेल तर मी लगेचच पहात आहे की टॉर्क आपोआप नकारात्मक बनतो आपल्याला दिसेल की ही सकारात्मक टॉर्क दिशा आहे ही नकारात्मक टॉर्क दिशा आहे तेव्हा जेव्हा माझ्याकडे स्पीडचे मोठे मूल्य हे नो लोड स्पीडपेक्षा अधिक असते तेव्हा रीजनरेटिव्ह ब्रेकिंग होऊ शकते जर मी एखाद्या अशा यंत्रणेबद्दल बोलत आहे जेथे स्पीड ही नो लोड स्पीड पलीकडे जाऊ शकते गुरुत्वाकर्षणास मदत केल्यामुळे हे फक्त एका विमानात फिरत असलेल्या यंत्रणेत येऊ शकत नाही कारण मला बॅटरीचे मूल्य व्होल्टेजचे मूल्य कमी करणे आवश्यक आहे अन्यथा तसे होऊ शकत नाही म्हणूनच जर नैसर्गिकरित्या रिजनरेटिव घ्यावा लागेल तर त्यास स्लोप घ्यावा लागतो किंवा गुरुत्वाकर्षणाला नो लोड स्पीड पेक्षा जास्त होण्यासाठी गती साठी मदत करावी लागेल तर आता हे लक्षात ठेवून ह्या समस्याचे निरासण करण्याचा प्रयत्न करूया कृपया जेव्हा मी म्हणतो की हे टार्क ओव्हर हॉलिंग असेल तेव्हा याचा अर्थ असा होतो की हे नकारात्मक टॉर्क असेल कारण आम्ही ब्रेकिंगबद्दल बोलत आहोत तर हे 400 न्यूटन मीटर होणार आहे जे प्रत्यक्षात उणे 400 न्यूटन मीटर आहे टॉर्क 400 न्यूटन मीटर असेल तर हे 230 व्होल्ट 870 आरपीएम आहे 100 अँपिअर कृपया डेटा लक्षात ठेवा

तर मला म्हणायचे होते की सध्याचे जे काही आहे ते 230 वजा सांगायचे कारण मी समजा 100 अँपिअर आणि आर्मेचर रेझिस्टन्स किती होता 05 हे साधारणपणे माझे Eb होईल तर हे माझे Eb हे किती आहे 225 व्होल्ट आणि ते 870 आरपीएम आहे आणि आशा आहे की हे रेटेड इक्साइटेशन आहे कारण आम्ही इक्साइटेशन भिन्नतेबद्दल काहीही घेत नाही म्हणजेच मी काय आहे ते मोजू शकतो तर हे होईल तर मला काय मिळेल प्रति सेकंद रेडियन प्रति व्होल्ट आता जे सांगितले जात आहे ते 400 आहे न्यूटन मीटर हा ओव्हर हाउलिंग टॉर्क आहे जे खरंच मी म्हणायला पाहिजे 400 न्यूटन मीटर म्हणून मी म्हणावे Ia मूल्य काय आहे ते मला द्यावे जे प्रत्यक्षात असेल नकारात्मक आर्मेचर करंट याचा अर्थ असा की आर्मेचरमधून वीज पुरवठ्यामध्ये ते कमी होत आहे याचा अर्थ असा आहे की करंटची दिशा उलट आहे तर हे आर्मेचरपासून वीजपुरवठ्याकडे वाहते आता मला फक्त या परिस्थितीत Eb मूल्य किती आहे कृपया समजून घ्या की आता विद्युतप्रवाह चालू आहे आणि जर ते जनरेटर म्हणून काम करत असेल तर हे Eb किंवा Eg आहे म्हणून मी असे म्हणावे की Eb हा रिजनरेटिव ब्रेकिंग अंतर्गत Eb VtIa Ra असेल करंट अगदी विरुद्ध दिशेने वाहत आहे तर जे काही मी जे IaRa ड्रॉप बाकी आहे त्यातून जे व्होल्टेज आहे ते टर्मिनल व्होल्टेज म्हणून जाईल म्हणून मी असे म्हणू शकतो की Vt अजूनही स्थिर आहे 230 Ia मी येथे मिळविला असावा की मला त्यास Ial म्हणावे Ra 005 आहे व्होल्टेजचे मूल्य काय हे मला स्पष्टपणे समजले आहे एकदा मला व्होल्टेज मिळाल्यानंतर मी फक्त द्वारे विभाजित करू शकतो ɷ मिळवण्यासाठी तर तो वेग आहे ज्यावर टॉर्क तयार करण्यासाठी पुरेसा व्होल्टेज निर्माण होईल 400 न्यूटन मीटर याचा अर्थ असा आहे मी कनेक्ट केले आहे तर आपण एका निश्चित व्होल्टेज बॅटरीला असे म्हणू या तो पलीकडे किंवा त्यापेक्षा जास्त पुढे जाऊ शकत नाही किंवा 230 च्या पलीकडे जाऊ शकत नाही केवळ त्या कारणामुळे रिजनरेटिव ब्रेकिंग होत आहे जर माझ्याकडे व्हेरिएबल व्होल्टेज असेल तर व्हेरिएबल व्होल्टेज केवळ तो कार्य करू शकतो म्हणजे टर्मिनल व्होल्टेज स्थिर म्हणून चालू असतो जो बहुतेक डीसी मोटरमध्ये होतो जर आपण टर्मिनल व्होल्टेज कमी करू शकत नाही तर आपण काय करणार आहात फक्त असे होऊ शकतेजर आपण आर्मेचर व्होल्टेज बॅक ईएमएफ टर्मिनल व्होल्टेजपेक्षा जास्त झाले तर ते गुरुत्वाकर्षणाने खाली खेचले जाऊ शकते आपणास हे Eb मूल्य 230 पेक्षा अगदी स्पष्टपणे मोठे होईल कारण ते VtIaRe आहे तर Ia हा Eb म्हणजे काय आणि Vt काय आहे या दोघांच्या फरकावर नियंत्रित केला जातो Vt निश्चित केलेल आहे आणि Eb गतीवर अवलंबून आहे म्हणूनच हे फक्त 870 आरपीएमपेक्षा अधिक वेगाने होऊ शकते हे 870 वर स्पष्टपणे होऊ शकत नाही उत्तर किती आहे 921 किंवा मला 920 खरोखर प्राप्त होत आहे फक्त 920 4 किंवा असे काहीतरी ते म्हणतात की 240 व्होल्ट अनसॅच्युरेटेड शंट मोटर याचा अर्थ असा आहे की अनसॅच्युरेटेड म्हणजेच याचा अर्थ असा आहे की फ्लक्स हा If सोबत प्रमाणित असेल तर तर 240 व्होल्ट अनसॅच्युरेटेड शंट मोटर्समध्ये ब्रशेस आणि 0 04 ओहमच्या इंटर पोलसह आर्मेचर रेझिस्टन्स असतो तर मी म्हणेन की Ra हा 0 04 आणि Rf हा 100 ओहम आहेत जेव्हा सप्लाय करंट हा 200 अँपिअर असेल तेव्हा 1200 ते 1500 आरपीएम वेग वाढविण्यासाठी फील्ड सर्किटमध्ये कोणता रेझिस्टन्स जोडला जावा ते शोधा तर पहिल्या अबडक्शन नुसार सप्लाय करंट हा 200 अँपिअर आहे वेग 1200 वरून 1500 आरपीएम पर्यंत वाढवावा लागेल जर सप्लाय करंट हा 200 अँपिअर असेल तर हा दोन्ही आर्मेचर करंट आणि फील्ड करंटचा बनलेला आहे म्हणून मी प्रथम सांगण्यास सक्षम असावे 200 If 240100 2 4 अँपिअर असल्यास तर हे मूलत आहे Ia − IL I f 200 2 एकदा मी माझा Eb घेतल्यावर मी असे म्हणू शकतो की मी माझ्या kΦ किंवा kIf प्राप्त करण्यास सक्षम आहे तर मी असे म्हणू शकतो स्पीड हे परस्परांशी If शी निगडीत आहे आता मी प्रत्यक्षात माझी स्पीड वाढवू इच्छित आहे 1500 आरपीएम पर्यंत त्यासाठी मला फील्ड कमकुवत करावे लागेल दुसरा कोणताही मार्ग नाही फील्ड कमकुवत होणे मला स्पीड वाढवण्यास मदत करेल तर मला फील्ड कमकुवत करून स्पीड 1500 आरपीएम पर्यंत वाढवायचा आहे नवीन If ची व्हॅल्यू Ifl च्या समतुल्य आहे लाइन करंट बदलत नाही आहे म्हणून मी म्हणायला सक्षम असावे की नवीन Ia हा 200 वजा Ifl इतके असेल आणि मी Ianew 200−Ilf म्हणावे तर 240−0 04200−IlfEbl पण हे 1500 आरपीएमच्या किंमतीवर घडले पाहिजे हे kΦ असे लिहिण्याऐवजी मी हे म्हणतो हे अगदी kΦ च्या बरोबरीने लिहू शकते माझ्याकडे मिळाले आहे म्हणून ही kΦ खरंच kIfl आहे जी इतर कोणत्याही स्थिरतेने गुणाकार आहे किंवा मी हे kΦ K1 2 4 म्हणायला हवे तर मी K1 म्हणजे काय हे मोजण्यास सक्षम असावे म्हणून मी हे लिहिण्यास सक्षम असावे Ebl म्हणून एकदा मी सोडवतो ज्यामधून तुम्हाला Rextf मिळू शकते जर आपण निव्वळ उपविभागाकडे A म्हणून फील्ड रेझिस्टन्सकडे पाहिले तर तर आता फील्ड रेझिस्टन्स 100 Rextf आहे नेहमी हे सर्व प्रमाण गुणोत्तर आणि त्यापैकी बहुतेक प्रकारच्या समस्या असतात तर जर फील्ड रेझिस्टन्स वाढत असेल तर A मध्ये आहे तेव्हा पुरवठा चालू 100 Ampere आहे तेव्हा वेग शोधा आपल्याकडे आता फील्ड चालू आहे Ifl तर 100 Ifl तुमची IA असेल आणि त्यामधून तुम्ही ड्रॉप IaRa काय मोजता येईल आणि तुम्हाला Eb नवीन मूल्य मिळाले आहे Eb च्या नवीन मूल्यापासून आपण नेहमी गणना करू शकता की स्पीड काय आहे परंतु आपल्याला फक्त लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मला kIfl नाही kIf वापरावे लागेल तर मला वाटते की उर्वरीत उपविभाग अनुसरण करेल तो भाग C नसावा भाग C जनरेटर आहे तर भाग C म्हणतो जर मशीन जनरेटर म्हणून चालविली तर 240 व्होल्टवर 200 अँपिअर देईल भाग C मध्ये मी जनरेटर म्हणून 240 व्होल्टवर २०० अॅम्पीयर ठेवणार आहे तर 200If प्रमाणे फील्ड करंटसह आहे किंवा हे फील्ड करंट A मध्ये आहे की नाही हे मला माहित नसल्यास मला असे वाटते की मी गणना केली आहे माझ्या सोल्यूशनमध्ये A प्रमाणे फील्ड करंट आहे जे मी ठेवले आहे जे 2 4 अँपिअर आहे तर 200If जर जनरेटर म्हणून Ia असेल तर माझ्याकडे 202 4 अँपिअर Ia आहे म्हणून मी ज्यापासून Eg240IaRa मोजू शकतो म्हणून मी जनरेटेड व्होल्टेज मिळविण्यास सक्षम आहे आम्ही 1200 आरपीएम वर Eb म्हणजे काय हे मोजले होते If 2 4 अँपिअर सह 1200 आरपीएम वर हे Eb होते आता स्पीड 1200 आरपीएम म्हणून देण्यात आला आहे म्हणून मला पुन्हा हे गुणोत्तर पुन्हा वापरावे लागेल तर मी म्हणू शकतो की हे किती आहे 32 काहीतरी 0 06 जे 0 096 232 1 1 व्होल्ट म्हणून मी सांगू शकतो की 232 1 व्होल्ट म्हणजे Eb किंवा Eg 1200 आरपीएम वर आणि 2 4 अँपिअर If असल्यास आता Eg व्होल्ट्स 1200 आरपीएम आणि If असेल त्यापैकी बरेच लोक प्रमाण आणि प्रमाणानुसार काम करतात कारण आम्ही कधीच मॅग्निटायझेशन वैशिष्ट्याचा नॉन लिनियर भाग देत नाही बर्याचदा आम्ही लिनियर भागासाठी स्वत ला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु जर आपण नॉन लिनियर भागात जात आहोत करंटची वाढ इतकी वाढली असलं तरी आपण सर्व म्हणू शकतो की आर्मेचर प्रतिक्रिया फ्लक्स कमकुवत करते की इतक्या टक्केवारीने जे आपण म्हणतो तेच हे If नाही जर हे Ifll असेल तर हे देखील Ifll आहे म्हणून मी म्हणावे 200 Ifll Ra 240 Eg α k1Ifll125